मॅथेमॅटिक्स 1 वरील व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 24 आहे आणि आपण या इंप्रॉपर इंटिग्रल बद्दल बोलत आहोत तर विशेषतः आज आपण काँनव्हर्जन्स ऑफ इंप्रॉपर इंटिग्रल्स टाइप 2 बाबत चर्चा करू आणि मागील व्याख्यानात आपण ही टेस्ट इंटिग्रल पाहिले जे होते तर हा टाइप 2 चा इंप्रॉपर इंटिग्रल आहे कारण जेव्हा हा इंटिग्रण्ड अनबाऊंडेड आहे जेव्हा या वर जाईल तर हे इंटिग्रल जे टेस्ट इंटिग्रल आहे आणि आज आपण हे इंटिग्रल इतर इंटिग्रलचे कॉन्व्हर्जन्स सिद्ध करण्यासाठी वापरू p 1 असताना हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते ते 1 पेक्षा कमी असते आणि जर हे असेल तर हे इंटिग्रल डायव्हर्ज होते तर सुरूवातीस हे पुन्हा लक्षात आणून द्यायचे की आपल्याकडे हा टाइप 2 इंप्रॉपर इंटिग्रल आहे आणि आपण हे नोटेशन वापरणार आहोत जे म्हणते की हे a म्हणजे या नोटेशनचा अर्थ असा आहे की अनबाऊंडेड होईल जेव्हा x हा a कडे जाईल जेव्हा आपण येथे वापरतो तेव्हा या नोटेशनचा अर्थ असा आहे की अनबाऊंडेड होईल जेव्हा x हा b कडे जाईल तर जेव्हा आपल्याकडे हे इंटिग्रल आहे जेथे अनबाऊंडेड होतो जेव्हा x हा b कडे जातो अशा परिस्थितीत आपण फक्त या सब्स्टिट्युशनद्वारे या प्रकारच्या इंटिग्रलमध्ये बदल करू तर जर तुम्ही येथे x b t असे लिहिले तर त्या घटनेत हा वजा चिन्हासह हा इंटिग्रल होईल आणि मग जेव्हा x हे a असेल तेव्हा हा t हे होईल आणि जेव्हा हे होईल तर ते झिरो होईल तर आपण हे लिमिट बदलू आणि आपल्याला हे मिळेल तर हे इंटिग्रल असेल जे अनबाऊंडेड आहे याचा पुन्हा विचार करेल जेव्हा x हा झिरोवर जाईल म्हणून या परिस्थितीत लिमिट खालच्या मर्यादेपर्यंत जाईल तेव्हा आपण या इंटिग्रलचा विचार करूया तर या प्रकरणात जेव्हा t हा झिरो जवळ येत आहे तर हे अनबाऊंडेड होत आहे वरीलप्रमाणेच परिस्थिती f अनबाऊंडेड आहे जेव्हा x उजवीकडील बाजूस a जवळ जातो तर आता आपण पुढच्या टप्प्यावर गेलो आहोत कम्पॅरिझन टेस्ट पूर्वीच्या व्याख्यानात इंटिग्रल टाईप 1 ज्याची आपण आधीपासून चर्चा केली होती त्या प्रमाणेच आहे आणि या प्रकरणात पुन्हा समजा आपण या ax≤b मधील फंक्शनच्या व्हॅल्यूसाठी ही असमानता आहे तर हे फंक्शन नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि g हा f पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेत आहे कारण 0≤f≤g आहे आणि त्या बाबतीत असे आहे की g येथे मोठे असेल आणि g हा f पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेत आहे म्हणून जर हे इंटिग्रल हे कॉन्व्हर्ज होते तर नैसर्गिकरित्या इंटिग्रल जिथे हे इंटिग्रेन्ड कमी व्हॅल्यू घेत असेल तर हे देखील कॉन्व्हर्ज होईल दुसरे टर्म या संबंधातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की डायव्हर्ज होईल जेव्हा हे लहान इंटिग्रल डायव्हर्ज होईल तर f हे g पेक्षा कमी व्हॅल्यू घेत आहे जर हे इंटिग्रल डायव्हर्ज झाले तर स्वाभाविकच या इंटिग्रलची व्हॅल्यू या इंटिग्रलपेक्षा मोठे असल्याचे समजावे तर निश्चितच हे देखील डायव्हर्ज होईल तर ही एक सोपी कम्पॅरिझन टेस्ट आहे जी अशा इंप्रॉपर इंटिग्रल वर्तनाचा निर्णय घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे येथे आणखी एक टेस्ट आहे याला आपण कम्पॅरिझन टेस्ट 2 किंवा लिमिट टेस्ट किंवा लिमिट कम्पॅरिझन टेस्टदेखील म्हणतो आणि या प्रकरणात आपण पुन्हा त्याच असमानतेवर विचार करूया की f हा नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेत आहे आणि g मोठ्या व्हॅल्यू घेत आहे कारण 0≤f≤g आहे तर अशावेळी आपण हे कॉम्प्युट करू आणि आपल्याला कोणत्या g साठी हा निष्कर्ष येथे मिळवत आहोत हे शोधायचे आहे म्हणून आपण दिलेल्या f फंक्शनच्या आधारे आपण दुसरे फंक्शन घेऊ या उदाहरणाविषयी चर्चा करताना हे अधिक स्पष्ट होईल तर या प्रकरणात आपण आसपासच्या इतर मार्गासाठी दिलेल्या f साठी काही g निवडू आणि हे लिमिट कॉम्प्युट करू समजा हे लिमिट आहे तर k च्या व्हॅल्यूच्या आधारे आपण अन्य इंटिग्रलच्या दिलेल्या स्वरूपासाठी इतर इंटिग्रल स्वरूपाचे निर्णय घेऊ शकतो तर उदाहरणार्थ k ≠ 0 असल्यास जर आपणास लिमिट म्हणून हा नॉन झिरो नंबर मिळत असेल तर तर अशावेळी दोन्ही इंटिग्रल आणि समान वागतील आणि कारण स्पष्ट आहे की जेव्हा हे प्रमाण नॉन झिरो नंबर असते ते सारखेच वर्तन करतात आणि मग इंटिग्रल देखील दोन्ही एकतर डायव्हर्ज होतील किंवा दोन्ही या प्रकरणात कॉन्व्हर्ज होतील आणि हे खूप उपयुक्त आहे आणि बरीच उदाहरणे आपण हा निष्कर्ष वापरत आहोत की हा k जो आपल्याला या गुणोत्तरांच्या या लिमिटनंतर प्राप्त झाला आहे आणि हे इंटिग्रल एकतर डायव्हर्ज होतील किंवा कॉन्व्हर्ज होतील इतर इंटिग्रलबाबत आपण निष्कर्ष काढू शकतो पुढे जर आपल्याला उदाहरणार्थ मिळाले तर याचा अर्थ काय होत आहे याचा अर्थ असा की हे g जास्त वेगाने वाढत आहे आणि कदाचित या f पेक्षा वेगाने इन्फिनिटीकडे जात आहे तर आपल्याला हे झिरो मिळाले आहे असे दिसते आहे की या g ला मोठी व्हॅल्यू मिळत आहे कारण जर हे g इंटिग्रल या प्रकरणात कॉन्व्हर्ज झाले तर आपण हे सांगू शकतो की f इंटिग्रलदेखील या लिमिटमुळे येथे कॉन्व्हर्ज होईल हा g वेगाने वाढत जाईल आणि येथेच आपल्याला हे झिरो मिळत आहे हे एक कारण आहे आणि अशा परिस्थितीत जर हे कॉन्व्हर्ज झाले तर देखील कॉन्व्हर्ज होईल म्हणूनच केवळ अंतर्ज्ञानाने आपण पुरावे न घेता असे म्हणू शकतो की हे परिणाम वैध आहेत पुन्हा हा दुसरा मार्ग असा आहे की जर म्हणून या प्रकरणात हा या g फंक्शनपेक्षा वेगवान होत आहे आणि जर हे g फंक्शन येथे डायव्हर्ज झाले तर इंटिग्रल देखील डायव्हर्ज होईल असा निष्कर्ष आपण काढू शकतो तर या सोप्या टेस्टद्वारे आपण बर्याच उदाहरणांवर चर्चा करू शकतो जेथे इंटिग्रलवर आधारित आपण या टेस्टवर चर्चा केली आहे तर हे खूप उपयुक्त ठरणार आहे आपण चर्चा केलेल्या टाईप 1 इंटरवलसाठी आणखी एक डिरिचलेट टेस्ट Dirichlet's test होती आणि पुन्हा येथे आपल्याकडे पॅरलल टेस्ट देखील आहे जी कमी अधिक सारखीच आहे की जर हे f इंटिग्रल युनिफॉर्म बाउंडेड असेल तर ज्याचा अर्थ कोणत्याही साठी आपण कोणत्याही एप्सिलॉन पॉझिटिव्हसाठी काही कॉन्स्टंटद्वारे हे बाउंड करू शकतो त्या प्रकरणात जर आपण असे गृहीत धरले की आणखी एक फंक्शन g मोनोटोन आणि बाउंडेड आहे आणि झिरोकडे जात आहे जसे x → a आणि नंतर या डिरिचलेट टेस्टचा निष्कर्ष आहे की हे इंटिग्रल a to b हे प्रॉडक्ट घेताना देखील कॉन्व्हर्ज होते जेव्हा आपल्याकडे दोन इंटिग्रील्सचे प्रॉडक्ट या प्रकाराचे असते तेव्हा देखील ही डिरीचलेटची टेस्ट उपयुक्त ठरते आणि आपल्याला माहित झाले की हे मोनोटोन आणि बाउंडेड आहे आणि हे देखील झिरोच्या जवळ आले आहे आणि दुसरे एक येथे इंटिग्रल युनिफॉर्म बाउंडेड आहे म्हणून त्या प्रकरणात आपण हे प्रॉडक्ट इंटीग्रेट करत असताना हे कॉन्व्हर्जन्स सिद्ध करण्यासाठी या दिरिचलेट टेस्टचा Dirichlet's test वापर करू शकतो उदाहरणार्थ या इंटिग्रल च्या कॉन्व्हर्जन्सची टेस्ट घ्यायची आहे तर प्रथम हे पाहिले पाहिजे की इंटिग्रन्ड अप्पर एंडला अनबाउंडेड आहे म्हणून आपण ज्या चर्चा करतो त्या आधीच्या चर्चेनुसार आपण बोलत नाही परंतु दुसर्या मार्गाने आपण एका योग्य सब्स्टिट्युशनद्वारे पुन्हा रूपांतरित करू शकतो जेणेकरून जेव्हा आपण इंटिग्रलच्या या लोअर एंडवर पोहोचतो तेव्हा आपला अनबाउंडेडनेस अबाधित जाईल तर यास 3 x t ची सब्स्टिट्युशनद्वारे बदलल्यास dx dt आता आपण या इंटिग्रलच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल बोलू शकतो आणि जेव्हा आपला t हा झिरोवर जाईल तेव्हा इंटिग्रलच्या लोअर एंडला येथे आपला इंटिग्रन्ड अनबाउंडेड होणार आहे तर आता कम्पॅरिझनसाठी हे फंक्शन आहे आणि कारण आपण का घेत आहोत हे स्पष्ट आहे या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे हे फंक्शन असते तेव्हा आमचे इंटिग्रेन्ड येथे होते आणि t हा झिरोवर जाईल जेव्हा ने येथे प्रॉब्लेम निर्माण होत आहे तेव्हा या स्क्वेअर रूटमध्ये कोणतीही अडचण नसते जेव्हा 0 वर जाण्याची मर्यादा असते तर हे फंक्शन अनबाउंडेड होत आहे म्हणून आपण हे फंक्शन g निवडू म्हणजे हे फंक्शन येथे घेतलेले आहे हे आत्ता घेतल्यास आपण या ची गणना करू शकतो म्हणजे हे आणि मग म्हणजे हा t रद्द होईल आणि मग त्या प्रकरणात जेव्हा होईल तेव्हा आपल्याला मिळेल म्हणजेच हे इंटिग्रल हे डायव्हर्ज होते कारण हे इंटिग्रल येथे जेव्हा आपण हे इंटिग्रल घेतो कारण आता आपण या इंटिग्रल बरोबर कम्पॅरिझन करणार आहोत कारण ही टेस्ट म्हणते जेव्हा लिमिट नॉन झिरो नंबर असते आणि हा नॉन झिरो नंबर आहे मग दोन्ही इंटिग्रल म्हणजे आपल्याकडे हे इंटिग्रल आहे आणि हे इंटिग्रल ज्याची आपण इंटिग्रल टेस्ट घेत आहोत आणि मुळात हे येथे या फंक्शनद्वारे दिलेल्या x च्या रूपात होते म्हणून आपण सह कम्पॅरिझन करीत असलेल्या इंटिग्रलपासून हे इंटिग्रल बदलते तर जर हे इंटरव्हल डायव्हर्ज झाले तर हे इंटिग्रलदेखील डायव्हर्ज होईल आणि नैसर्गिकरित्या दिलेला हा इंटिग्रल देखील डायव्हर्ज होईल तर या कम्पॅरिझनची टेस्ट सोपी करून आपण इंटिग्रलची व्हॅल्यू स्पष्टपणे गणना न करता सांगू शकतो की हे इंटिग्रल डायव्हर्ज होते आता आपण या इंटिग्रलची कॉन्व्हर्जन्स टेस्ट घेऊ जिथे आपल्याकडे आहे तर आता आपल्यास पुन्हा हा प्रॉब्लेम आहे जेव्हा x हा इन्फिनिटीजवळ येत आहे तेव्हा हा इंटिग्रण्ड अनबाउंडेड होत आहे आणि आता आपण येथे कॉन्व्हर्जन्सबाबत चर्चा करू तर हे पाहणे अगदी सोपे आहे की जर आपण इंटिग्रण्डचे ऍब्सल्यूट व्हॅल्यू घेतले तर आपण मागील व्याख्यानात आधीच चर्चा केल्याप्रमाणे त्यास ऍब्सल्यूट कॉन्व्हर्जन्स म्हणतात जर आपण या इंटिग्रण्डचे ऍब्सल्यूट व्हॅल्यू घेतले तर आणि ते इंटिग्रल कॉन्व्हर्ज होत असले तरीही आपण ते इंटिग्रल ऍब्सल्यूट कॉन्व्हर्ज असल्याचे म्हणतो तर या प्रकरणातही आपण इंटिग्रण्डचे हे ऍब्सल्यूट व्हॅल्यू घेतो आणि हे 1 ओव्हरने बाउंडेड आहे कारण हा या 1 ने बाउंडेड आहे तर हे इंटिग्रल हे ऍब्सल्यूट व्हॅल्यूने बाउंडेड आहे आणि या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे हे असते आणि हे आपल्याला इंटिग्रल कसे वागते हे आपल्याला टेस्ट इंटिग्रलकडून माहित असते तर हे इंटिग्रल हे कॉन्व्हर्ज होते कारण पॉवर आहे जी 1 पेक्षा कमी आहे म्हणून हे इंटिग्रल येथे x π च्या कोणत्याही पॉवरसाठी जी 1 पेक्षा कमी असेल कॉन्व्हर्ज होते आणि त्या बाबतीत आपल्याकडे हे इंटिग्रल हे ऍब्सल्यूट कॉन्व्हर्ज होते तर आपल्याकडे येथे ऍब्सल्यूट कॉन्व्हर्जन्स आहे आणि याचा अर्थ असा आहे की निश्चितपणे हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर ऍब्सल्यूट कॉन्व्हर्जन्स म्हणजे इंटिग्रलचा कॉन्व्हर्जन्स आता आपल्याकडे टाईप 3 ची इंप्रॉपर इंटिग्रल असतील तर टाईप 3 ची इंप्रॉपर इंटिग्रल म्हणजे काय आहे ते आठवत असेल तर ते टाईप 1 आणि टाईप 2 च्या इंटिग्रलचे मिश्रण होते तर आपल्याकडे उदाहरणार्थ आपल्याकडे हे इंटिग्रल आहे तर आपल्याकडे येथे दोन्ही प्रकरणे आहेत आम्हाला ही इन्फिनिटी इंटिग्रलच्या लिमिटमध्ये दिसते आणि जेव्हा x हा 1 वर पोहोचत आहे तेव्हा हे इंटिग्रन्ड अनबाउंडेड होत आहे तर आपल्याकडे टाइप 1 तसेच टाइप 2 चे इंटिग्रल आहेत तर अशा प्रकारचे इंप्रॉपर इंटिग्रल आपण टाइप 1 तसेच टाइप 2 च्या इंप्रॉपर इंटिग्रलमध्ये व्यक्त करू शकतो आणि मग आपण अशा इंप्रॉपर इंटिग्रलची व्हॅल्यू काढू शकतो किंवा अशा इंटिग्रलच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल बोलू शकतो तर या प्रकरणात आपल्याकडे एक इंटिग्रल आहे आणि हे आपण दोन इंटिग्रलमध्ये विभाजित करू शकतो तर पहिल्यामध्ये आपण घेतला आहे आणि दुसर्या बाबतीत मग आपण 2 ते घेतले आहे आता काय होईल पहिल्या इंटिग्रलमध्ये आमच्याकडे इन्फिनिटी नाही तर त्या बाबतीत परंतु हे इंटिग्रन्ड अनबाउंडेड होत आहे जेव्हा जेव्हा x हा 1 वर पोहोचत आहे तर हा टाईप 2 चा इंप्रॉपर इंटिग्रल आहे ज्याची आपण चर्चा केली आहे आणि येथे हे इन्फिनिटी आहे याशिवाय फंक्शन बाउंडेड आहे यात कोणताही प्रॉब्लेम नाही तर संपूर्ण रेंजमध्ये 2 ते पर्यंत आणि हा टाईप 1 चा इंप्रॉपर इंटिग्रल आहे तर हा इंटिग्रल दोन भागात विभागला आहे प्रथम टाईप 2 चा इंप्रॉपर इंटिग्रल दुसरा टाईप 1 चा इंप्रॉपर इंटिग्रल आहे आणि नंतर आपण प्रत्येकाच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करू शकतो येथे चर्चा केली त्या प्रथम इंटिग्रलच्या कॉन्व्हर्जन्ससाठी आपण या कम्पॅरिझन टेस्टचा वापर करू तर आपण हे फंक्शन घेऊ आणि त्याचे कारण स्पष्ट आहे जर आपण या इंटिग्रलवर नजर टाकली तर या प्रकरणातील हे इंटिग्रन्ड 1 आहे जे अनबाउंडेड होत आहे जेव्हा x हा 1 च्या जवळ येत आहे यामुळे फंक्शन अनबाउंडेड होत आहे तर आपण फंक्शनशी कम्पॅरिझन करू त्यासाठी आपण हे येथे घेतले आहे जर आपण येथे दोघांचे गुणोत्तर घेतले तर f हा आपला इंटिग्रन्ड होता तर येथे पहिल्या इंटिग्रल मध्ये f होते दुसर्या इंटिग्रल मध्ये आहे आणि जर आपण हे घेतले तर आणि x 1 असेल लिमिट घेतले तर या प्रकरणात आता काय होईल x 1 आहे 1 आणि हे तर हे टिकेल तर दुसरा कॅन्सल होईल आणि x 1 असल्यामुळे हे 1 होईल तर या गुणोत्तरांची लिमिट म्हणून येथे नॉन झिरो नंबर मिळेल हा दिलेला इंटिग्रल आणि या g चा इंटिग्रल इंटिग्रल ते दोघेही एकसारखेच वागतील आणि आम्हाला हे टेस्ट इंटिग्रलवरून माहित आहे की हे इंटिग्रल हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तर म्हणून दिलेला इंटिग्रलदेखील कॉन्व्हर्ज होतो तर हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते आपण कम्पॅरिझन टेस्टंमधून असे पाहिले आहे की टाइप 2 चे हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते आता आपण दुसरे इंटिग्रल पाहू तर दुसर्या इंटिग्रलसाठी आपण फंक्शन निवडू कारण पुन्हा स्पष्ट झाले आहे कारण येथे इन्फिनिटीमुळे प्रॉब्लेम उद्भवला आहे तर या फंक्शनचे x असताना वर्तन तपासू आणि तेथून कम्पॅरिझन करण्यासाठी फंक्शन g घेऊ जर आपण हे येथे घेतले तर ते इंटिग्रल होते म्हणून जेव्हा x असताना असेच वागते हे असे आहे की मी प्रथम हे पुन्हा लिहीन आणि येथे मी घेईन म्हणून मी या x 1 ला येथे नेले आहे आणि आता जर आपण x असताना वर्तन बघितले तर येथे या टर्मचा प्रॉब्लेम नाही कारण x असताना हे 1 आहे आणि आपल्याकडे हा आहे म्हणून या फंक्शनचे वर्तन x असताना सारखे आहे तर आपल्याला येथे g हे म्हणून फंक्शन मिळाले म्हणून हा g आता म्हणून घेतले आणि जर आम्हाला कम्पॅरिझन टेस्टसाठी x ही लिमिट मिळाली आणि हे तर हे होते आणि नंतर हे हे आहे तर तिथे आपल्याकडे आहे आता आपल्याकडे असेल तर x इन्फिनिटीकडे जाताना हे 1 वर जाईल तर आपल्याकडे हे लिमिट 1 आहे आणि या प्रकरणात पुन्हा त्याच कारणास्तव दोन्ही इंटिग्रल एकसारखेच वागतील तर येथे दिलेला एक इंटिग्रल आणि दुसरा एक आमचा टेस्ट इंटिग्रल टेस्ट इंटिग्रल काय आहे आणि आम्हाला हे आधीच माहित आहे की टेस्ट इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते त्यामुळे हे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते आणि म्हणून दिलेला टाईप 1 इंटिग्रल देखील कॉन्व्हर्ज होतो तर आता आपण येथे काय पाहिले आहे की दोन्ही उजव्या बाजूला दोन्ही इंटिग्रल आहेत ते दोघे या कम्पॅरिझन टेस्टद्वारे कॉन्व्हर्ज होतात खरंच आता या प्रकरणात आपण हे इंटिग्रल दोन भागांमध्ये तोडून त्याच कल्पना वापरुन या फंक्शनची व्हॅल्यू काढू शकतो जेथे प्रथम इंटिग्रल टाईप 2 चा इंटिग्रल असेल तर दुसरा इंटिग्रल टाईप 1 आणि मग आपण प्रत्येकाची व्हॅल्यू काढू शकतो किंवा आपण आता या इंटिग्रल समान विचारात घेऊ शकतो हा घेतल्यामुळे आपण यास येथे टाळले आहे आणि अप्पर लिमिट जे इन्फिनिटी होते ते आपण R या एका मोठ्या संख्येने बदलले आहे आणि हे होईल आता आपण प्रथम या इंटिग्रलची व्हॅल्यू काढू कारण हे एक प्रॉपर इंटिग्रल आहे कारण आम्हाला अप्पर आणि लोअर दोन्ही एंडला कोणतीही अडचण नाही तर येथे आपण हा असे बदलू आणि मग आपण या इंटिग्रलची व्हॅल्यू काढू तर हा बदल करून म्हणून ने बदलला म्हणजे आपल्याकडे हा तर या प्रकरणात हे इंटिग्रल म्हणून जर आपण याबद्दल बोललो तर आता x ची जागा ने बदलली आहे आणि हे t असे बदलले जाईल आणि हे आहे तर हा t रद्द होईल आणि हे इंटिग्रल फक्त होईल जे आपण इंटिग्रेट करू शकतो तर हे 2tan 1t आहे जी या इंटिग्रलची व्हॅल्यू आहे आणि आता आपण ते लिमिट मागे ठेवू शकतो तर प्रथम हा x म्हणून येथे हा होता तर आणि आता to पर्यंत लिमिट म्हणून हे लिमिट येथे ठेवत आपल्यास 2 आणि ही मिळाली आणि नंतर हे tan इन्व्हर्स आणि हा x हा ने बदलले म्हणून 1 रद्द होतो आणि आपल्याला मिळतो तर ही दिलेल्या इंटिग्रलची व्हॅल्यू आहे जे आहे तर आता याद्वारे आपण दिलेल्या इंटिग्रलकडे जाऊ शकतो तर या प्रकरणात हे इंटिग्रल येथे मिळेल जेव्हा हे लिमिट to 0 आणि R to पर्यंत घेतो तर जेव्हा R हा इन्फिनिटीजवळ जाईल तेव्हा तुम्ही नोंद घ्याल की येथे येईल जे 2 होईल आणि जर हे हे 0 पर्यंत जाईल तर आपल्याकडे असल्यामुळे ही व्हॅल्यू मिळेल तर पुन्हा नाही तर हे येथे टॅन इनव्हर्स पाय बाय टॅन इनव्हर्स इन्फिनिटी आहे तर ते असेल आणि हे tan 10 आहे आणि नंतर येथे आमच्याकडे 2 वेळा आहे तर म्हणूनच आम्हाला येथे हा मिळाला आहे जी या इंटिग्रलची व्हॅल्यू आहे आणि या इंटिग्रलची व्हॅल्यू न काढता आपण पाहिले आहे की हे कॉन्व्हर्जन्ट इंटिग्रल आहे आणि येथे फक्त एक टिप्पणी आहे की एखाद्याने इंप्रॉपर इंटिग्रल्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे जेथे इंटिग्रन्ड परिभाषित केलेले नाही किंवा ते इंटिग्रल रेंजच्या आतील पॉईंटवर बाउंडेड नाही तर जर आपल्याकडे एखादा पॉईंट असेल आणि तो शेवटचा पॉईंट नसेल तर आपल्याकडे मध्यभागी जेथे इंटिग्रल अनबाउंडेड होत आहे किंवा तो परिभाषित केलेला नाही तर आपल्याला व्हॅल्यू काढताना खूप काळजी घ्यावी लागेल समजा आपल्याकडे हे आहे आणि पुढे आपण f हे पॉईंट c वर अनबाउंडेड होत आहे जिथे हे a c b जे या इंटिग्रल रेंजमध्ये आहे आणि मग आपल्याला त्या पॉईंटवर ब्रेक करावे लागेल तर असे मिळेल आता आपल्याकडे टाइप 2 इंटीग्रलची ही दोन इंटिग्रल आहेत तर येथे हे अनबाउंडेड होत आहे जेव्हा x → c तेव्हा हे देखील अनबाउंडेड होत आहे तर आता दोन मार्ग आहेत एक हे लिमिट मिळविण्याचा विचार करू शकतो जसे की आपण एपसिलॉन आणतो आणि आणि आपल्याकडे आहे तर या दोन्ही ठिकाणी आपण हा पॉईंट आणि टाळला आहे आपण दोन्ही ठिकाणी समान एपसिलॉन घेतला आहे दुसर्या बाबतीत आपण एप्सिलॉन 1 येथे पहिल्या इंटीग्रलसाठी घेत आहोत आणि कारण हे दोन वेगळे इंप्रॉपर इंटिग्रल आहेत म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने व्यवहार केला पाहिजे तर आपल्याकडे येथे आहे तर आता आपण या दोन इंटिग्रलचा वेगळा विचार केला आहे येथे आपण एक एपसिलॉन आणला आणि मग तिथे हे पॉईंट्स टाळले तर जेव्हा आपल्याकडे इंटिग्रल कॉन्व्हर्ज होते तेव्हा आपण हे घेताना किंवा हे घेतो यात काहीच हरकत नाही हे समान होईल तर परंतु इतर प्रकरणांमध्ये येथे प्रॉब्लेम आहे कारण हे कदाचित एक डायव्हर्जंट इंटिग्रल असू शकते आणि हे डायव्हर्जंट इंटिग्रल असू शकते आणि त्या प्रकरणात व्हॅल्यू भिन्न असेल तर उदाहरण म्हणून आपण एक सोपा प्रॉब्लेम घेतला जो आहे जर आपण ही दोन इंटिग्रल घेतली आणि एकच एपसिलॉन येथे घेतला तर आपण ची व्हॅल्यू काढली तर ती तर आता यात रद्द होईल आणि हे लिमिट मुळात झिरो असेल परंतु त्या बाबतीत पहिले इंटिग्रल ची स्वतंत्रपणे व्हॅल्यू काढल्यास काय होईल कारण येथे आपल्याला मिळेल जेव्हा हा झिरोजवळ जाईल तेव्हा हे अनबाउंडेड होईल आणि इन्फिनिटी पर्यंत जाईल त्याचप्रमाणे हे देखील कॉन्व्हर्जन्ट इंटिग्रल नाही हे देखील डायव्हर्ज होते आणि हेच कारण आहे आपण त्याची व्हॅल्यू काढू शकत नाही कारण दोन्ही इंटिग्रल डायव्हर्ज होतात आणि ते अस्तित्त्वात नाहीत परंतु जर आपण ही चूक दोन्ही ठिकाणी एप्सिलॉन घेऊन येथे केली तर त्याची व्हॅल्यू झिरो होईल तर निष्कर्षापर्यंत पोचत आहे तर आपल्याकडे या दोन महत्त्वपूर्ण कम्पॅरिझन टेस्ट आहेत जे येथे एक होती जिथे आपण हे 0≤fx≤gx ax≤b घेतो आणि मग आपणास लक्षात आले आहे की जर हा g जो मोठा आहे तो कॉन्व्हर्ज होतो तर हा लहानदेखील कॉन्व्हर्ज होतो आणि जर हा लहान डायव्हर्ज झाला तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की हा मोठादेखील डायव्हर्ज होईल म्हणून आपल्याकडे ही कम्पॅरिझन टेस्ट आहे आणि आणखी एक ही कम्पॅरिझन टेस्ट 2 जी खूप महत्वाची आणि खूप उपयुक्त होती जिथे आपण आणखी एक फंक्शन g घेवू आणि या लिमिटची गणना करू आणि ते या संख्येच्या आधारे आपण कॉन्व्हर्जन्सबद्दल निष्कर्ष काढू शकतो तर आणि असताना जर असेल तर दोन्ही समान वर्तन करतील आणि जर असेल तर कॉन्व्हर्ज होते म्हणून कॉन्व्हर्ज होते आणि जर असे सूचित करते की डायव्हर्ज होते म्हणून डायव्हर्ज होते तर ही कम्पॅरिझन टेस्ट 2 होती आणि हेच संदर्भ आहेत जे आपण व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत आहोत आणि तुमचे मनापासून आभार